विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर पूर्वीच्या वर्गात आम्ही बजेटच्या उत्पन्नाच्या स्टेटमेंटबद्दल बोलत होतो आणि आता या वर्गात आपण बजेट इन्कम स्टेटमेंट किंवा बजेट नफा आणि तोटा खाते कसे तयार करावे ते शिकू प्रथम आपण gross profit ची गणना करू आणि मग net profit ची गणना करू बरोबर तर आता ते कसे तयार करावे मी शेवटच्या वर्गात सांगितल्याप्रमाणे या प्रकरणात जेव्हा आपण ते तयार करणार आहोत तेव्हा आपण फक्त 5 गोष्टी घेतो प्रथम आम्ही येथे विक्री घेत आहोत आम्ही विक्री मूल्यांकडे लक्ष देऊ तर आम्ही येथे by sales लिहित आहोत तर मग तीन तिमाहीतील एकूण विक्री मूल्य किती आहे जर आपण या प्रकरणातील माहितीचा सारांश लावला तर जून महिन्यात एकूण 700000 डॉलर्स जुलै आणि ऑगस्ट मध्ये प्रत्येकी 400000 डॉलर्स तर अशाप्रकारे या संपूर्ण तिमाहीत एकूण 1500000 डॉलर्स 1 5 दशलक्ष डॉलर्सची विक्री झाली आहे आता हे विधान महिन्यानुसार तयार केले जाणार नाही तर आम्ही महिन्यानुसार तयार केलेल्या एकूण सर्व वेळापत्रकांचा हा सारांश असेल तर महिन्यांच्या एकूण निव्वळ निकालाचा सारांश म्हणून आम्ही आता ते घेऊ तर विक्री किती आहे येथे हे 1500000 डॉलर्स आहेत येथे हि रक्कम डॉलर्स मध्ये आहे आपण त्यास 1500000 म्हणू शकता ही एकूण रक्कम आहे किंवा आपण म्हणू शकतो की आम्ही 1 5 दशलक्ष डॉलर्सची विक्री केली आहे बंदिस्त साठा काहीही नाही मी येथे कोणताही क्लोजिंग स्टॉक ठेवणार नाही या माहितीच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितले की आम्हाला डेबिटच्या बाजूने तीन खाती म्हणजे तीन वस्तू थेट साहित्य थेट कामगार थेट ओव्हरहेड्स घेणे आवश्यक आहे परंतु जर तुम्ही इथल्या बाबींकडे लक्ष द्याल तर तुम्हाला एक माहिती दिली जाईल ती म्हणजे सरासरी सकल नफा 40 टक्के म्हणजे ढोबळ नफा 40 टक्के आहे म्हणजे याचा अर्थ इतर तीन गोष्टी ती सामग्री तसेच श्रम आणि इतर ओव्हरहेड 60 टक्के असतील तर आपल्याला ते एकत्र घ्यावे लागेल कारण आपल्याला सामग्री श्रम आणि इतर ओव्हरहेडसंदर्भात स्वतंत्र माहिती दिलेली नाही ती आपल्याला एकूणच घ्यावी लागेल येथे आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला येथे काहीतरी लिहावे लागेल आणि काहीतरी लिहायचे म्हणजे तुम्हाला येथे एकूण तीन गोष्टींची बेरीज लिहावी लागेल तुम्ही ते येथे COGS म्हणून लिहित आहात सीओजीएस म्हणजे Cost of goods sold एकूण सामग्री श्रम आणि इतर ओव्हरहेड यांची बेरीज तर आम्हाला देण्यात आले आहे की ते विक्रीच्या एकूण मूल्याच्या 60 टक्के आहे कारण सकल नफा 40 टक्के आहे तर 60 टक्के म्हणजे किती तर ते 900000 डॉलर्स होतात तर ते 900000 आहे मग येथे एकूण नफा किती आहे एकूण नफा 600000 देण्यात आला आहे स्पष्टपणे आपल्याला येथे दिले आहे की एकूण नफा 40 टक्के आहे 1500000 चे 40 टक्के म्हणजे 600000 आहे 1500000 पैकी 60 टक्के 900000 तर एकूण 1500000 च्या विक्रीच्या तुलनेत आम्हाला 600000 चा एकूण नफा होत आहे तर निव्वळ नफ्याचा पहिला भाग म्हणजे gross profit होय म्हणून आम्ही थेट निव्वळ ऑपरेटिंग नफ्यावर पोहोचत नाही आम्ही दोन टप्प्यांत पोहोचलो प्रथम म्हणजे एकूण नफा शोधायचा तर तुम्हाला ते माहित आहे कारण हे एक सकारात्मक शिल्लक आहे तर या बाजूस by gross profit येईल GP आणि हे किती आहे तर 600000 एकूण नफ्याखेरीज इतर कोणतेही उत्पन्न उपलब्ध असल्यास आपण त्यास या बाजूला जोडु परंतु या प्रकरणात दुसरे काहीच नाही तर याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त म्हणजे उत्पन्न किंवा प्रवाह किंवा उपलब्ध महसूल हा फक्त निव्वळ नफा आहे आणि तो थेट विक्रीतून होतो तर आता अप्रत्यक्ष उत्पन्नाचे इतर कोणतेही स्रोत नाही म्हणून आम्ही उत्पन्नाच्या स्टेटमेन्टच्या खालच्या भागाच्या क्रेडिट बाजूला दुसरे काही ठेवत नाही तर आता डेबिट बाजू डेबिट साइड ला आता आपल्याला सर्व खर्च घ्यावे लागतील सामग्री कामगार आणि इतर ओव्हरहेड्स थेट खर्च म्हणून ओळखले जातात आणि काही इतर खर्च देखील आहेत ज्यांना एकूण नफ्यातून वजा करणे आवश्यक आहे ते अप्रत्यक्ष खर्च म्हणून ओळखले जातात म्हणजे असे खर्च ज्याशिवाय आपण उत्पादनाचा विचार करू शकत नाही किंवा उत्पादन शक्य नाही परंतु उत्पादन खर्चाव्यतिरिक्त आपल्याला इतर काही खर्च करावे लागतील ज्यास सहाय्यक खर्च म्हटले जाते आणि ते खर्च खालच्या भागात घ्यावे लागतील जरी या खर्चाशिवाय उत्पादन शक्य असले तरी उत्पादनास उत्पादन ठिकाणाहून विक्रीपर्यंत घेऊन जाणे शक्य नाही त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे ते पहावे लागेल तर त्यासाठी इतर काही खर्चाची तरतूद करावी लागेल म्हणूनच त्यांना अप्रत्यक्ष खर्च म्हणतात तर एकूण नफ्यातून तुम्हाला अप्रत्यक्ष खर्चदेखील वजा करावे लागतील आणि शेवटी आपल्याकडे जे काही शिल्लक आहे ते म्हणजे अप्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत निव्वळ नफ्याचे अतिरिक्त पैसे म्हणजे निव्वळ कार्यकारी नफा तर आता पुन्हा वेळापत्रक पहा आणि तुमच्या लक्षात येईल की हे अप्रत्यक्ष खर्च काय आहेत त्या खर्चाचे पहिले प्रमुख हे वेतन पगार आणि कमिशन आहे आपण ते तीन महिन्यांपर्यंत घेत असता किंवा आपण हे अंदाजे 3 महिने घेऊ शकता तर ते किती येईल ते 300000 आहेत एकूण 3 महिन्यांपर्यंतचे ते एकत्र घेतल्यास ते 300000 येईल मग इतर व्हेरिएबल ओव्हरहेड आणि येथे काळजीपूर्वक वाचल्यास कोठेतरी हे लिहिले आहे होय गृहित धरा की या चल आणि निश्चित खर्चासाठी दरमहा रोख वितरण आवश्यक आहे मासिक अवमूल्यन रक्कम 2500 डॉलर याचा अर्थ तिमाहीसाठी एकूण अवमूल्यन किती आहे ते म्हणजे To depreciation तर ही रक्कम किती आहे ही 25 गुणिले 3 म्हणजे 7500 डॉलर्स हि अवमूल्यन रक्कम आहे बरोबर तर आम्ही पगार वेतन आणि कमिशनचा खर्च घेतला आहे आम्ही इतर चल ओव्हरहेड किंवा खर्च घेतले आहेत आम्ही अवमूल्यन 7500 घेतले आहे आणि आता आम्हाला इतर निश्चित खर्च घ्यावा लागेल To other fixed expenses आपण इतर निश्चित खर्च घेतल्यास हे इतर निश्चित खर्च किती आहेत ते दरमहा 55000 डॉलर्स होते तर तीन महिन्यांपर्यंत तिमाही साठी ते एकुण 165000 डॉलर्स होतील हे इतर निश्चित खर्च आहेत जे एका महिन्यासाठी 55000 आहेत जे 3 ने गुणल्यास 165000 होतात आता पगार वेतन आणि कमिशन इतर चल खर्च अवमूल्यन आणि इतर निश्चित खर्च या चार खर्चाव्यतिरिक्त आणखी एक खर्च बाकी आहे आणि ते म्हणजे व्याज खर्च To interest expense आणि त्या व्याजाचा खर्च किती आहे आता मी म्हणेन हे 6180 आहे मी हे 6180 म्हणून कॉल करेन आता आपण हे शोधाल की हे 6180 का केले गेले आणि कसे केले गेले तर आता आपल्याकडे दोन आकडेवारी आहेत एक म्हणजे आम्ही दिलेले व्याज खरोखरच किती व्याज दिले आहे याची आकडेवारी आम्ही येथे जून महिन्यात 3530 चे एक व्याज दिले आहे आणि प्रत्यक्षात जुलै महिन्यात आम्ही भरलेले एक व्याज म्हणजे 1530 माफ करा ते आहे 3530 आणि दुसरे 1530 चे व्याज आम्ही ऑगस्ट महिन्यात भरलेले आहे परंतु ते दिले गेलेले वास्तविक व्याज आहे हे निवेदन जमा झाल्यावर तयार केले गेलेले विधान आहे बाकी व्याज म्हणून दर्शविले जाईल मी या निवेदनात असे म्हणत आहे की रोख प्रवाहातील स्टेटमेंटमध्ये किंवा रोकड बजेटमध्ये आम्ही आधीपासून किती पैसे दिले आणि दर्शविले त्यापेक्षा हे स्वतंत्र आहे ज्याचे येथे करण्यासारखे काही नाही प्रथम आपण देय व्याजाची गणना करूया आणि येथे एकूण कर्ज 318000 आहे आपण हे कसे मोजले हे सांगू मी येथे याची गणना दाखवित आहे आणि हिशोब दर्शविण्यासाठी मी येथे लिहित आहे किती कर्ज थकबाकी आहे उदाहरणार्थ मी येथे जून आणि जुलै साठीचे थकित कर्ज लिहितो ही रक्कम किती होती ही रक्कम आम्ही कर्ज घेतलेली 318000 एवढी होती आम्ही हा पैसा जून महिन्यासाठी जुलै महिन्यासाठी वापरला आणि त्यातील काही भाग जुलै महिन्याच्या शेवटी दिला गेला तर जुलैच्या शेवटी किती पैसे दिले गेले 212000 तर शिल्लक काय आहे तर याचा अर्थ आता ऑगस्टमध्ये थकित कर्जे किती होते ती थकीत रक्कम 106000 डॉलर्स इतकी होती तर याचा अर्थ असा की आपण येथे मोजावी लागणारी एकूण व्याज रक्कम 318000 साठी 10 टक्के दराने दोन महिन्यांच्या कालावधीसाठी आहे आणि 106000 च्या शिल्लक वर किती कालावधीसाठी केवळ 1 महिन्यासाठी आणि 10 टक्के दराने तर आम्ही या व्याज खर्चाची गणना केली आहे ज्याला आपण व्याज खर्च म्हणून संबोधणार आहात आम्ही ज्या प्रकारे गणना केली आहे ते म्हणजे 318000 गुणिले 212 दोन महिन्यांमध्ये आम्ही हे पैसे वापरले आहेत गुणिले 0 10 म्हणजे 10 टक्के दर अजून अधिक आहे जे आम्हाला येथे घ्यावे लागेल आता दुसरी रक्कम हे किती आहे उर्वरित रक्कम 106000 आहे किती महिन्यासाठी फक्त एक महिन्यासाठी आम्ही ही रक्कम एका महिन्यासाठी ठेवत आहोत कारण दोन महिने आपण संपूर्ण रकमेवर मोबदला दिला आणि 106000 आम्ही केवळ एका महिन्यासाठी देय आहोत जे फक्त ऑगस्ट महिन्यासाठी बाकी आहे आणि ही शिल्लक राहिलेली रक्कम आहे 106000 आणि एका महिन्याच्या कालावधीसाठी किती दराने पुन्हा ते म्हणजे 10 टक्के जर आपण याची गणना केली तर ही एकूण रक्कम या भागासाठी 5300 डॉलर्स इतकी असेल बरोबर आणि अधिक आपल्याला दुसर्या भागासाठी गणना करावी लागेल ती रक्कम 880 आहे तर ही एकूण रक्कम किती आहे तर 6180 इतकी आहे जी देय व्याज आहे आणि मी येथे घेतले आहे देय व्याजाची रक्कम 6180 इतकी आहे जी आम्ही रोखीच्या अंदाजपत्रकात दाखविलेल्या प्रत्यक्ष व्याजापेक्षा स्वतंत्र आहे आम्ही हे शेवटी समायोजित करू किती देय होते हे एवढे देय होते किती दिले गेले हे एवढे दिले गेले बाकी शिल्लक किती आहे हे आम्ही शिल्लक पत्रकात दर्शवू ही रक्कम आता येथे या प्रमाणे वर येते आता सर्वांची बेरीज करा जर आपण येथे एक विकर्ण रेखा टाकून बेरीज केली तर आपला एकूण नफा किती आहे किंवा या विधानाचे समापन शिल्लक 600000 इतके येईल बरोबर त्यास दोन ओळींनी बंद करा पुन्हा ते 600000 येईल दोन्ही बाजू या 600000 ने समान असल्या पाहिजेत तर फरक म्हणजे To net operating profit करापूर्वीचा निव्वळ ऑपरेटिंग नफा जर आपण ही शिल्लक मोजली म्हणजे याचा अर्थ 300000 360000 367500 अधिक 165000 आणि 6180 जर या सर्वांची बेरीज केली आणि हि एकूण रक्कम 600000 मधून वजा करून एकूण आकडेवारीचा सारांश काढला तर आपल्याकडे किती शिल्लक आहे तर येथे 61320 हा करापूर्वीचा निव्वळ ऑपरेटिंग नफा आहे तर करापूर्वी निव्वळ ऑपरेटिंग नफ्याची रक्कम 61320 एवढी आहे आम्ही केलेल्या एकूण नफ्याची ही एकूण रक्कम आहे आणि हे ऑपरेटिंग अर्थसंकल्पाचा निव्वळ निकाल आहे करांपूर्वी अर्थसंकल्पित निव्वळ ऑपरेटिंग नफा 61320 ऑपरेटिंग बजेटची ही समाप्ती आहे आता आपण पुढच्या स्टेटमेंट वर जाऊ आणि आपण काहीतरी शोधण्याचा किंवा तयार करण्याचा प्रयत्न करू ज्यास बजेटेड बॅलन्स शीट असे म्हणतात आम्ही येथे तयार करणार असलेले हे शेवटचे विधान आहे ते म्हणजे बजेटेड बॅलन्स शीट आणि त्यासह आम्ही या प्रकरणात किंवा या प्रकरणातील संपूर्ण मास्टर बजेटिंग प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात येऊ शकू तर आता मी बजेटेड बॅलन्स शीट तयार करत आहे हि बॅलन्स शीट टी स्वरूपात देखील तयार केली जाऊ शकते हे टी स्वरूपनात किंवा अनुलंब स्वरूपात तयार केले जाऊ शकते साधेपणासाठी आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी हे पुन्हा टी स्वरूपात तयार करीत आहे तर आपण येथे हे अशा प्रकारे घेत आहोत हे एक टी स्वरूप आहे परंतु आपल्याला येथे हे लिहावे लागेल की ही या कंपनीची या तिमाहीसाठीची बजेटेड बॅलन्स शीट आहे हे त्या तिमाहीसाठी आहे जे जुन महिन्यात सुरू होऊन आॅगस्ट महिन्यात संपत आहे तर हे जून ते ऑगस्टच्या तिमाहीसाठी आहे ऑगस्टच्या अखेरीस तिमाहीच्या शेवटी अर्थसंकल्पित ताळेबंद तयार केली जाईल Budgeted balance sheet as at the end of August तर आता आपण दोन स्तंभ घ्याल या बाजूला उत्तरदायित्व आणि भांडवल असे म्हणतात आणि ही त्याची रक्कम आहे व या बाजूला मालमत्ता असे म्हणतात आणि ही त्याची रक्कम आहेबरोबर तर आता आपण प्रथम उत्तरदायित्व आणि भांडवलापासून प्रारंभ करू तर आम्ही येथे सर्वप्रथम सर्व मालकाच्या इक्विटी घेत आहोत स्थिर असल्यास ती मालकाची इक्विटी असते बॅलन्स शीट मध्ये ही इक्विटी दिली जाते बॅलन्स शीट मध्ये मालकाची इक्विटी किती दिलेली आहे ते पहा तर बॅलन्स शीटमध्ये दिलेली मालकाची इक्विटी किती आहे तर ती 511000 आहे तर ही 511000 मालकाची इक्विटी ही अंतर्गत कॉलममध्ये ठेवली आहे ती बाह्य स्तंभात घेऊ नका यामध्ये तुम्हाला काहीतरी जोडावे लागेल ज्याला नेट ऑपरेटिंग प्रॉफिट असे म्हटले जाते हा करापूर्वीचा निव्वळ ऑपरेटिंग नफा आहे आणि करापूर्वी निव्वळ ऑपरेटिंग नफा किती आहे आम्ही येथे मोजले आहे की ही रक्कम 61320 आहे आम्हाला ती पुन्हा भांडवलामध्ये जोडायची आहे तर आम्हाला नफ्याची 61320 हि रक्कम पुन्हा भांडवलामध्ये जोडायची आहे तर त्यानंतर भांडवलाची रक्कम 572320 इतकी होईल कारण जेव्हा नफा हा भागधारकांना लाभांश म्हणून वितरित केला जात नाही तेव्हा तो नफा भांडवलामध्ये परत जोडला जातो म्हणून तुमचे भांडवल आता 572320 होईल येथे नफा असल्यामुळे भांडवलामध्ये वाढ झाली आता या भांडवलानंतर तुम्हाला इतर उत्तरदायित्वे घ्यावे लागतील तर इतर उत्तरदायित्वे कोणती आहेत एक म्हणजे देय खाती देय खाते कुठून येईल देय खाती खरेदी बजेटमधून येतील आम्ही किती खरेदी केली आहे खरेदीसाठी आम्हाला किती पैसे द्यायचे आहेत आणि अद्याप किती देय बाकी आहे तर उदाहरणार्थ आमची अट अशी होती की आम्ही जे काही खरेदी करत आहोत आम्ही पुढील महिन्याच्या विक्रीच्या बरोबरीने खरेदी करीत आहोत आणि किंमत 60 टक्के होती तर पुढचा महिना सप्टेंबर आहे आमच्याकडे ऑगस्ट महिन्यातील खरेदी आहे जी ऑगस्टमध्ये नव्हे तर सप्टेंबरमध्ये दिली जाईल तर याचा अर्थ असा आहे की 300000 खरेदी आहे त्यापैकी 60 टक्के म्हणजे 180000 जे आम्ही ऑगस्ट महिन्यात खरेदी केले आहे परंतु त्यासाठी आम्ही देय दिलेले नाही म्हणजे ही देय खाती आहेत आणि त्याची रक्कम 180000 इतकी आहे बरोबर इतर कर्ज देय आहे तर आता किती कर्ज शिल्लक आहे आम्ही 318000 कर्ज घेतले आहे आतापर्यंत आम्ही किती परत केले 212000 अधिक 61000 तर कर्जाची थकबाकी देय असणारी कर्जेची शिल्लक 45000 इतकी आहे आता आम्ही देय व्याजाची गणना करू किती व्याज देय आहे 1120 इतके व्याज देय आहे एकूण व्याज किती होते तर एकूण व्याज 6180 होते त्यापैकी किती पैसे आम्ही दिले आहेत आम्ही एक आकडा 3530 भरला आहे तर दुसरा आकडा 1530 आहे तर आम्ही हे बरेच काही दिले आहे म्हणजे या दोन गोष्टी आपण दिल्या आहेत तर शिल्लक किती आहे 1120 हे शिल्लक आहे जे बाकी आहे 1120 म्हणजे देय व्याज हे आम्ही येथे ठेवले आहे आता आपण त्या बाजूकडे येऊ आणि या बाजूकडे आलात तर तुम्हाला आता इथे मालमत्ता दिसेल कारण या बाजूला इतर कोणतेही उत्तरदायित्व शिल्लक नाही आता आम्ही सर्व जबाबदार्या येथे घेतल्या आहेत आमच्याकडे काहीही शिल्लक नाही म्हणून आता मालमत्ता येथे लिहा आपल्याला निश्चित मालमत्ता दिली आहे तर प्रथम आपल्याला निश्चित मालमत्ता घ्यावी लागेल जर आपण निश्चित मालमत्ता घेतली तर आपल्याला पहावे लागेल की आपल्याला किती निश्चित मालमत्ता दिली गेली आहे आम्हाला येथे निश्चित मालमत्ता कुठेतरी देण्यात आली आहे एकूण मालमत्ता प्राप्य खाती फर्निचर आणि फिक्स्चर 168000 आहे म्हणून जर आपण एकूण मालमत्तेबद्दल चर्चा केली तर आपण त्यास निव्वळ फर्निचर आणि फिक्स्चर म्हणू शकता म्हणजे आम्हाला 168000 दिले आहेत तर निश्चित मालमत्ता 168000 येथे ठेवली आहे अंतर्गत स्तंभात यामधून अवमूल्यन वजा करा तर अवमूल्यन किती आहे तर हे 7500 आहे तर संपत्तीची किती रक्कम शिल्लक आहे आपल्याकडे 160500 इतके बाकी आहेत ही संपत्तीची रक्कम आहे अवमूल्यनानंतरची निश्चित मालमत्ता आमच्याकडे आहे तर आता निश्चित मालमत्तेनंतर सध्याच्या मालमत्तेवर येऊ पहिली सद्य मालमत्ता म्हणजे यादी आहे सप्टेंबर महिन्याची गरज भागवण्यासाठी ऑगस्ट महिन्यात आम्ही हि खरेदी केली होती परंतु ऑगस्ट महिन्यात ती वापरली जात नाही तर ही यादी अजूनही आहे आणि ही यादी आमच्याकडे 180000 रुपये इतकी आहे तर आपल्याकडे खाती प्राप्य आहेत AR's जसे आमच्याकडे 180000 देय देणारी खाती आहेत तसेच आमच्याकडे खाती प्राप्य आहेत कारण सर्व विक्री एकाच तिमाहीत गोळा केली जात नाही काही विक्री गोळा करायची राहिली आहे जी पुढच्या महिन्यात गोळा केली जाईल आणि चालू तिमाहीत विक्री केली गेली परंतु गोळा केली गेली नाही अशा विक्रीला आम्ही प्राप्य खाती म्हणतो कारण विक्रीच्या प्राप्यतेमुळे ते अकाउंट रिसीव्हिबल म्हणून संबोधले जाते तर ही रक्कम 432000 इतकी आहे 432000 ही खाती प्राप्य आहेत आता आपण या रकमेची गणना कशी केली आहे हे समजून घेऊया 432000 प्राप्त होणारी खाती यांची गणना कशी केली आहे ते मी येथे आपल्याशी चर्चा करेन उदाहरणार्थ जुलै विक्री जुलैच्या विक्रीपासून आमच्याकडे किती खाती प्राप्त करण्यायोग्य आहेत आपण त्यास जुलैच्या विक्रीच्या 90 टक्क्यांपैकी 20 टक्के असे म्हणू तर जुलैच्या 90 टक्के विक्रीतील २० टक्के रक्कम 72000 इतकी आहे असे म्हणू जुलै महिन्यात आम्ही किती विक्री करणार आहोत उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिले तर जुलै महिन्यात विक्री 400000 आहे आणि संकलन अट अशी आहे की 10 टक्के विक्री ही चालु महिन्यात गोळा केली जाईल म्हणजे 400000 च्या 10 टक्के संग्रहित केले जाईल आम्ही जुलै महिन्यात आधीच 40000 जमा केले आहेत तर आता आम्ही गोळा करणार्या त्या 400000 पैकी 90 टक्के रक्कम शिल्लक आहेत तर यातील 80 टक्के रक्कम पुढील महिन्यात गोळा केली जाईल आणि उर्वरित रक्कम पुढील महिन्याच्या पुढील महिन्यात जमा केली जाईल तर या प्रकरणात उदाहरणार्थ जुलै महिन्यात आपण किती गोळा करणे बाकी आहे तर केवळ 20 टक्के आपण पुन्हा अट पाहूया असे म्हणा की रोख विक्री 10 टक्के इतकी आहे म्हणजे जुलै महिन्यातील क्रेडिट विक्री किती आहे जुलै महिन्यातील क्रेडिट विक्री 400000 आहे त्यापैकी दिलेली अट अशी आहे की क्रेडिट खाती त्या विक्रीच्या पुढील महिन्यात 80 टक्के आणि त्यापुढील महिन्यात 20 टक्के जमा केली जातील तर आता जुलै महिन्यात किती रक्कम जमा करणे बाकी आहे म्हणजे 400000 रकमेच्या 90 टक्क्यांपैकी 20 टक्के रक्कम जमा करायची आहे आणि ती रक्कम 72000 डॉलर्स एवढी येते आणि ऑगस्टची विक्री किती आहे ते किती डॉलर्स आहेत तर ते पुन्हा 400000 आहेत तर किती गोळा करणे बाकी आहे तर गोळा केली जाणारी रक्कम ही 400000 च्या 90 टक्क्यांच्या 100 टक्के आहे तर ती रक्कम 360000 इतकी आहे तर ही एकूण रक्कम 432000 होते ही रक्कम आम्ही येथे दर्शविली आहे ही खाती प्राप्य करण्यायोग्य आहेत जुलैच्या विक्रीतील काही भाग संग्रहणीय आहे आणि त्यातील एक भाग म्हणजे जुलै महिन्यात प्राप्य खाती काय आहेत तर २० टक्के इतकी खाती प्राप्य आहेत जे अद्याप गोळा केले नाहीत तर वितरण जुलै महिन्यात आहे आम्ही 400000 विक्री करीत आहोत 10 टक्के जुलै महिन्यात गोळा झाले आहे कारण ते रोख विक्री आहे आता आपल्याकडे 400000 पैकी 90 टक्के रक्कम गोळा करायची शिल्लक आहे आणि त्या 90 टक्क्यांतील 80 टक्के रक्कम ऑगस्ट महिन्यात जमा करावयाचे आहे तर विक्री संग्रहात ते आधीच आले आहे तर या तिमाहीच्या अखेरीस 20 टक्के रक्कम अद्याप संग्रहित होयची आहे ते म्हणजे 400000 च्या 90 टक्के जे कि 360000 येतात 360000 च्या 20 टक्के रक्कम अद्याप असंग्रहित आहे हे 72000 आहेत ऑगस्टच्या विक्रीपैकी १० टक्के रक्कम रोख विक्री म्हणून गोळा केली जाते आणि उर्वरित 90 टक्क्यांपैकी 80 टक्के रक्कम सप्टेंबर महिन्यात येतील आणि 90 टक्क्यांपैकी उर्वरित २० टक्के ऑक्टोबरमध्ये येतील तर 100 टक्के क्रेडिट विक्रीतील सर्व 90 टक्के रक्कम म्हणजेच 360000 जमा करणे बाकी आहे तर ही रक्कम 432000 एवढी आहे आणि शेवटी शेवटची सध्याची मालमत्ता रोखीची आहे रोखीची रक्कम किती आहे रोख बजेटकडे परत जा रोकड अर्थसंकल्पात दिलेली रक्कम 25940 इतकी आहे ती रोखीची शिल्लक आहे जर आपण या दोन्ही बाजूंची बेरीज केली तर आपल्याला आपली बॅलन्स शीट संतुलित असल्याचे आढळेल ही बॅलन्स शीट ची एकुण रक्कम किती आहे तर हे 798440 आहे जर आपण ते एकुण केले तर तुम्ही 00 मध्ये काम कराल त्यानंतर ते 4 आहे नंतर ते 9 आणि 8 आहे ते पुन्हा 4 आहे तर आपण मोजले तर एकूण रक्कम ही 798440 एवढी आहे तर आता आपण तयार केलेली अंतिम बॅलन्सशीट ही तिमाही शिल्लक पत्रक आहे हे ऑगस्टच्या शेवटी केले गेले आहे कारण ऑगस्ट हा तिमाहीचा शेवटचा महिना आहे तर ही एक तिमाही शिल्लक पत्रक आहे जी आमच्याकडे उपलब्ध आहे तर या संपूर्ण प्रक्रियेवर नजर टाकल्यास जर तुम्ही आत्ताच मागचा मागोवा घेतला तर हा अर्थसंकल्प तयार करताना आपण कुठून सुरुवात केली आणि जिथे आपण संपलो ते म्हणजे आपल्याकडे २ स्टेटमेन्ट्स आहेत एक म्हणजे बजेट इन्कम स्टेटमेंट आणि दुसरे म्हणजे बजेटेड बॅलन्स शीट मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मास्टर बजेटचे दोन व्यापक घटक आहेत एक म्हणजे ऑपरेटिंग बजेट दुसरे आर्थिक बजेट ऑपरेटिंग मध्ये आम्ही त्या विक्रीच्या अंदाजानुसार किंवा अंदाज केलेल्या विक्रीसह प्रारंभ करतो आणि मग आम्ही विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची खाती आणि त्या विक्री निर्मितीसाठी लागणार्या खर्चाचे म्हणजेच उत्पादन खर्च यांचे वेगवेगळे वेळापत्रक तयार केले आणि मग आम्ही त्यांना शेवटच्या स्टेटमेंटपर्यंत घेऊन जाऊ ज्यास तिमाही स्टेटमेंट म्हटले जाते आणि त्या स्टेटमेंटला बजेटेड नफा आणि तोटा खाते किंवा बजेटेड इन्कम स्टेटमेंट म्हटले जाते बरोबर आम्ही हे बजेटेड इन्कम स्टेटमेंट तयार करतो आणि आम्हाला आढळले की हा या तिमाहीसाठीचा या कंपनीचा निव्वळ निकाल होता या स्टोअरसाठी ते निव्वळ नफा आहे या तिमाहीत करापूर्वी निव्वळ ऑपरेटिंग नफा 61320000 इतका आहे हे ऑपरेटिंग बजेटची समाप्ती आहे त्यानंतर आम्ही सैद्धांतिक चर्चेत सांगितल्याप्रमाणे आम्ही वित्तीय बजेटमधील इतर दोन स्टेटमेन्ट्स एकाच वेळी तयार केली आम्ही तयार केलेले पहिले घटक हे रोख बजेट आहे आम्ही तीन महिन्यांसाठी स्वतंत्रपणे रोख बजेट तयार केले आम्ही दरमहा रोखीच्या शिल्लक रकमेच्या बजेटपासून सुरुवात केली तर तीन महिन्यांपर्यंत आम्हाला रोख रकमेची सुरुवातीची शिल्लक व रोख रकमेचा बंद शिल्लक आढळला आणि तिमाहीच्या शेवटी म्हणजे तिमाहीच्या शेवटच्या महिन्याच्या शेवटी म्हणजेच ऑगस्ट मध्ये बंद रोख शिल्लक किती होती ती 25940 होती 25000 हे बंद रोख शिल्लक आहे जे आम्ही नेहमीच सेफ्टी स्टॉक म्हणून ठेवतो आणि 940 हा उर्वरित हिस्सा आहे जो काही अंशतः जुलै महिन्यात आणि अंशतः ऑगस्ट महिन्यात वापरला गेला नाही आणि त्यामुळे या तिमाहीची रोख शिल्लक ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 25940 आहे एकूण म्हणजे त्या सर्व आकडेवारी खाली बॅलन्स शीट मध्ये आणल्या जातात तर अर्थसंकल्पातील उत्पन्न विवरणपत्रात त्यांना मिळालेला महसूल आणि खर्च आणि मालमत्ता आणि उत्तरदायित्व बजेटच्या ताळेबंदात जमा केले गेले शेवटी जेव्हा आम्ही ताळेबंद तयार करतो तेव्हा आम्ही एका बाजूला भांडवल आणि उत्तरदायित्व किंवा उत्तरदायित्व आणि भांडवल ठेवले दुसर्या बाजूला आम्ही मालमत्ता ठेवली आणि आम्हाला कळले की खात्यावरील दायित्वे आणि मालमत्ता किती आहेत तेव्हा आम्हाला कळले की आपली बॅलन्स शीट ही बजेटेड बॅलन्स शीट आहे तिमाहीची बॅलन्स शीट हि संतुलित बॅलन्स शीट आहे आपण हे पाहू शकतो की काही भाग मालकांची इक्विटी आहे आणि हे एकूण इक्विटी अधिक नफा यांची बेरीज आहे आणि काही इतर सध्याच्या liabilities आहेत जे येणाऱ्या काळात देय असणार आहे त्या विरुद्ध आमच्याकडे मालमत्ता आहे ज्यात फर्निचर आणि फिक्स्चरच्या खात्यासह निश्चित मालमत्ता समाविष्ट आहे आमच्याकडे यादी खाती प्राप्य आणि रोख अशी सध्याची मालमत्ता आहे आणि शेवटी आम्हाला कळले की बंद रोख शिल्लक 798440 आहे आणि आमची बॅलन्स शीट संतुलित आहे तर आता व्यवसायातील प्रत्येक तिमाहीसाठी जेव्हा या प्रकारचे अर्थसंकल्प तयार होते तेव्हा ते संस्थेतील विविध विभाग उपविभाग युनिट्स आणि उपएककांना सूचित केले जाते आगामी तिमाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे प्रत्येकास अगोदरच माहिती आहे जेव्हा बजेट असते जेव्हा मानक निश्चित केले जातात तेव्हा प्रत्येकास ठाऊक असते की त्यांना बेंचमार्क देण्यात आला आहे आता त्यांना या बेंचमार्कनुसार किंवा या बजेटनुसार कामगिरी करावी लागेल आणि जर या चढ उतारांपेक्षा काहीही अधिक होत असेल तर तिमाहीच्या शेवटी आम्ही बजेट केलेल्या कामगिरीशी प्रत्यक्ष कामगिरीची तुलना करू आणि मग त्यात सकारात्मक किंवा नकारात्मक असे दोन्ही फरक असू शकतात व यात काय बदल आहे हे शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढील तिमाहीत आमची कामगिरी अंदाजपत्रकाप्रमाणे येईल कोणतीही तफावत होणार नाहीत किंवा कमीत कमी तफावत असेल आणि वर्षाच्या अखेरीस आम्ही संस्थेला ज्या स्तरावर नेऊ इच्छितो अशा स्तरावर नेण्यास सक्षम आहोत तर बजेट हे एक अतिशय महत्वाचे व्यवस्थापन नियंत्रण साधन व व्यवस्थापकीय निर्णय घेण्याचे साधन आहे आणि हे आपण येथे शिकत आहोत तर अर्थसंकल्प तयार करणे अर्थसंकल्पाच्या तयारीबद्दल शिकणे ही एक बाब आहे परंतु व्यवस्थापन निर्णय घेताना अर्थसंकल्प कसे वापरावे ही दुसरी गोष्ट आहे बरोबर म्हणून आपण दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि शेवटी आम्हाला त्या बजेटिंगबद्दल किंवा अर्थसंकल्पीय धोरणाबद्दल शिकावे लागेल हे एक अतिशय प्रभावी साधन आहे जे कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन निर्णय घेण्यास सुलभ करते तर आपण इथे थांबत आहोत पुढच्या वेळी मी या प्रकाराच्या आणखी एका केस वर चर्चा करेन आणि आम्ही पुन्हा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की परिस्थितीच्या थोड्या वेगळ्या सेटमध्ये अंदाजपत्रक कसे तयार केले जाऊ शकते जेणेकरून मी येत्या वर्गात आणखी एक केस आपल्याशी चर्चा करीन खूप खूप धन्यवाद